1970 मध्ये निकलॉस विर्थ पास्कल प्रोग्रामिंग लैंग्वेज चा इन्व्हेंटर याने इन्फ्लूएंटिअल पुस्तक अल्गोरिदम प्लस डेटा स्ट्रक्चर इक्वल प्रोग्राम लिहिले या पुस्तकाचे शीर्षक अल्गोरिदम अँड डेटा स्ट्रक्चर यांचे महत्त्व इफेक्टिव्ह प्रोग्रॅम कंपोनेंट म्हणून अधोरेखित करते आतापर्यंत आपण अल्गोरिदम काही प्रमाणात डिटेल मध्ये पाहिले आहेत आता आपण काही विशेषीकृत डेटा स्ट्रक्चर जवळून पाहु आपण पायथन साठीचे डेटा स्ट्रक्चर ऍरे अँड लिस्ट ने सुरुवात करू साधारणपणे ते मूल्यांचा क्रम असतात आपण की व्हॅल्यू पेयर असलेले शब्दकोश पाहिले आहेत ते देखील विविध प्रकारची माहिती राखण्यासाठी उपयुक्त असतात पायथन मध्ये याशिवाय एक बिल्ड इन डेटा टाइप उपलब्ध आहे तो म्हणजे सेट सेट हा लिस्ट प्रमाणेच असतो फक्त त्यात डुप्लिकेट नसतात पायथन मध्ये सेट लिहिण्याचा एक मार्ग म्हणजे लिस्ट ब्रेसेस मध्ये असे लिहिणे होय म्हणून इथे आपल्याकडे लाल काळा लाल आणि हिरवा या रंगांच्या नावा संबंधित लिस्ट आहे लक्षपूर्वक पाहा इथे हे सेटिंग करताना आपण लाल हे रिपीट केले आहे परंतु हा सेट असल्यामुळे हा पुन्हा आलेला लाल आपोआप निघून जातो इथे जर आपण रंगांचे नावे प्रिंट केले तर आपल्याला फक्त काळा लाल आणि हिरवा अशी लिस्ट मिळते आता रिकामे ब्रेस नोटेशन आधीच वापरले आहे जर आपण रिकाम्या शब्दकोश साठी एक रिकामा सेट तयार केला तर आपल्याला खालील प्रमाणे सेट फंक्शन कॉल करावे लागेल म्हणून आपण म्हणतो की रंग हे आर्ग्युमेंट नसलेल्या सेट बरोबर आहेत आपण लिस्ट आणि इतर डेटा स्ट्रक्चर प्रमाणे मेंबरशिप चाचणी करू शकतो म्हणून जर मागील लिस्टमध्ये सेट मध्ये लाल काळा आणि हिरवा रंग असे आहे आणि जर आपण विचारले की इथे या रंगांमध्ये काळा रंग आहे का असे विचारले तर रिटर्न व्हॅल्यू खरे येणार आहे सामान्यपणे आपण कोणतीही लिस्ट सेट फंक्शन वापरुन सेट मध्ये रूपांतरित करू शकतो आपण पाहिले की जर आपण सेट आर्ग्युमेंट सोबत दिले नाही तर तुम्हाला रिकामा सेट मिळतो परंतु जर आपण 1 3 2 1 4 अशी काही लिस्ट दिली आणि त्याला नंबर असे नाव दिले तर हा सेट असल्यामुळे जे रिपीट झाले आहेत ते निघून जातील आणि आपल्याला 0 1 2 3 4 या नंबरचा सेट मिळेल पुन्हा लक्षपूर्वक पहा की तुम्ही ज्या क्रमाने सेट मध्ये व्हॅल्यू दिल्या होत्या त्याचप्रमाणे त्या प्रिंट होत नाहीत हे बरेचसे शब्दकोश सेट प्रमाणे आहे हे तिथे काहीही डुप्लिकेट नाही याची खात्री इंटरनल स्टोरेज कमी करण्यासाठी आहे तेव्हा आपण सेट मधील एलिमेंट च्या ऑर्डर बद्दल काहीही गृहीत धरू शकत नाही एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजेच स्ट्रिंग स्वतः कॅरेक्टर्स ची लिस्ट आहे म्हणून जर आपण एक स्ट्रिंग सेटला दिली नंतर ते सेट फंक्शन निर्माण करते आणि नंतर या सेट पासून वेगवेगळे अक्षर असलेला सेट तयार करते तेव्हा जर आपण बनाना ही स्ट्रिंग सेट फंक्शनला दिली तर आपल्याला a n आणि b असे वेगवेगळे तीन अक्षर रिपीट न होता सेटमध्ये मिळतात म्हणून जसे की आपल्याला अपेक्षित आहे की सेट ने गणितामध्ये त्याच्याशी समकक्ष असलेल्या मूळ ऑपरेशन ला समर्थन दिले पाहिजे समजा आपण विषम नंबर असा सेट ज्यामध्ये 1 ते 11 मधील सर्व विषम संख्यांचा सेट आणि प्राईम नंबर्स असा सेट ज्यामध्ये 2 ते 11 मधील सर्व मूळ संख्या घेऊन आधी पाहिल्याप्रमाणे सेट फंक्शन वापरून सेट बनवला जर आपण हा वर्टीकल बार वापरला तर आपल्याला या दोन सेटचे युनियन मिळू शकते तेव्हा विषम युनियन प्राईम म्हणजेच असे एलिमेंट्स असतील जे एक तर विषम असतील किंवा प्राईम मध्ये असतील म्हणून आपल्याला या दोघांमधील तळापासूनचे 3 5 7 9 11 असे एलिमेंट मिळतील आपल्याला या दोन्ही सेटमध्ये असलेले सर्व एलिमेंट रिपीट न होता मिळतील जर आपल्याला या दोन सेटचा इंटरसेक्शन विचारला तर आपल्याला हे दर्शवण्यासाठी हे अँपर्संड वापरावे लागेल इथे आपल्याला या दोन्ही सेटमध्ये जे एलिमेंट आहेत म्हणजेच ज्या संख्या विषम आणि मूळ संख्या आहेत त्या मिळतील या केसमध्ये ते 3 5 7 आणि 11 असे आहेत पुन्हा लक्षात घ्या की या संख्या ज्या क्रमाने दिल्या होत्या त्या क्रमाने प्रिंट होत नाहीत जे एलिमेंट विषम नंबर मध्ये आहेत पण प्राईम नाहीत असा सेट मधील फरक विचारला आहे म्हणजेच दुसऱ्या शब्दात ज्या संख्या विषम आहेत पण मूळ संख्या नाहीत या उदाहरणांमध्ये 1 आणि 9 या दोन संख्या विषम आहेत पण मूळ संख्या नाहीत आणि शेवटी जसे युनियनमध्ये आपण दोन्ही सेट मध्ये असलेले एलिमेंट घेतो तसे न करता आपण एक्सक्लुझिव्ह ऑर करू शकतो ज्यामध्ये आपण फक्त असेच एलिमेंट घेणार आहोत जे कोणत्याही एकाच सेटमध्ये असतील जर आपण कॅरट सिम्बॉल वापरला तर आपल्याला पहिल्या सेट मधून 1 आणि 9 हे नंबर मिळतील आणि दुसऱ्या सेट मधून 2 हा नंबर मिळेल कारण 3 5 7 व 11 हे नंबर दोन्ही सेटमध्ये येतात तेव्हा आपण सेट बद्दल फार काही बोलणार नाहीत परंतु तुम्ही ते वेगवेगळ्या संदर्भात हे बिल्ट इन ऑपरेशन वापरून डुप्लिकेट व्हॅल्यू येणार नाहीत यासाठी वापरू शकतात आपण वेगळ्या प्रकारे पाहूया जिथे आपण अनुक्रम मॅनिप्युलेट करू शकतो आपण पाहिल्याप्रमाणे लिस्ट अशी अनुक्रम आहे जिथे आपण कुठल्याही जागी व्हॅल्यू सहज इन्सर्ट आणि डिलीट करू शकतो आता जर आपण यावर काही शिस्त आणली तर आपल्याला विशिष्ट असे डेटा स्ट्रक्चर मिळते जे स्टॅक पैकी एक आहे स्टॅक हे लास्ट इन फर्स्ट आऊट लिस्ट आहे म्हणून स्टॅक मध्ये आपण शेवटी जे एलिमेंट टाकले आहे तेच फक्त काढू शकतो नेहमी हे दोन ऑपरेशन देऊन दर्शवले जाते जेव्हा आपण एलिमेंट स्टॅक वर पुश करतो तेव्हा आपण तो एलिमेंट स्टॅक वर शेवटी टाकत करतो आणि जेव्हा आपण पॉप करतो तेव्हा नक्कीच आपल्याला शेवटी जी व्हॅल्यू टाकलेली केलेली असते तीच मिळते आता हे बिल्ट इन पायथन लिस्ट वापरून अंमलबजावणी करणे सोपे आहे आपण असे गृहीत धरू या की हा स्टॅक उजव्या बाजूला वाढत जात आहे म्हणून आपण उजव्या बाजूला पुश करणार आहोत आणि उजव्या बाजूनेच पॉप करत आहोत म्हणून पुश म्हणजेच अपेंड आहे तेव्हा तुम्ही लिस्ट साठी उपलब्ध असलेले बिल्ट इन अपेंड फंक्शन वापरु शकतात जेव्हा तुम्हाला पुश करायचे आहे तेव्हा तुम्ही s अपेंड असे म्हणू शकतात आणि हे टर्न आऊट होते पायथन लिस्ट pythons lists मध्ये पॉप हे बिल्ट इन फंक्शन आहे जे शेवटचा एलिमेंट काढून टाकते आणि आपल्याला पुन्हा परत देते म्हणून आपल्याला फक्त s पॉप असे म्हणायचे आहे जिथे s ही लिस्ट आहे आणि आपल्याला आपल्या स्टॅक कडून अपेक्षित असलेले वर्तन मिळते सामान्यतः स्टॅक हे रीकर्सिव्ह फंक्शन कॉल चा मागोवा ठेवण्यासाठी वापरले जाते जिथे आपण फंक्शन्स च्या सिक्वेन्स द्वारे जात असतो आणि नंतर शेवटच्या फंक्शनला याआधी जे वापरले होते त्याला परत येतो विशेषतः जेव्हा आपण बॅक ट्रॅकिंग करतो तेव्हा आपले वर्तन स्टॅक प्रमाणे असते कारण आपण क्वीन ऍड करत जातो आणि त्यांना काढत जातो आपल्याला हे प्रभावीपणे करण्यासाठी स्टॅक वर नवीनतम क्वीन पुश केली पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण बॅक ट्रॅक करतो तेव्हा आपण हे पॉप करू शकतो आणि शेवटचा मुव्ह घालवू शकतो लिस्ट वापरण्याचा दुसरा पद्धतशीर मार्ग क्यू हा आहे हे स्टॅक प्रमाणे लास्ट इन फर्स्ट आऊट नसून क्यू हे फर्स्ट इन फर्स्ट आऊट सिक्वेन्स आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजेच आपण एका बाजूला एड करतो आणि आणि दुसऱ्या बाजूकडून रिमूव करत असतो हे आपण खऱ्या जीवनात पाहिलेल्या क्यू प्रमाणेच असते जिथे तुम्ही रांगेत शेवटी एड होतात आणि जेव्हा तुमचा नंबर येतो तेव्हा तुम्ही रांगेच्या सुरुवातीला असतात आणि त्याच वेळी तुम्हाला सर्व्हिस मिळते तेव्हा ऍड q हे क्यू च्या मागील बाजूला x एड करते आणि रिमूव q हे क्यू च्या पुढील टोकाला असलेला एलिमेंट काढून टाकते आपण पायथन लिस्ट वापरू शकतो आणि यातून असे निष्पन्न होते की जी लिस्ट क्यू दर्शवते तिचे हेड उजव्या बाजूला आणि मागील टोक डाव्या बाजूला असणे योग्य आहे याचे कारण असे आहे कि आपण पूर्वीप्रमाणे पॉप वापरू शकतो परंतु आपल्याला क्यू मध्ये इन्सर्ट करायचे आहे तेव्हा यासोबत दिलेले इन्सर्ट फंक्शन आपण वापरू शकतो प्रत्यक्षात आपण ते पाहू शकत नाही परंतु जर तुम्ही डॉक्युमेंटेशन पाहिले तर तुम्हाला ते सापडेल जर माझ्याकडे लिस्ट I आहे आणि जर मी j व x या दोन अर्ग्युमेण्ट सोबत इन्सर्ट केले म्हणजेच व्हॅल्यू ही j पोझिशन च्या आधी ठेवत आहोत व्हॅल्यू x ही पोझिशन j च्या आधी ठेवा विशेषतः जर मी पोझिशन 0 वर ठेवले तर याचा परिणाम असा होईल की लिस्टमध्ये काहीही प्रत्येक एलिमेंट च्या आधी ठेवले जाईल म्हणून ऍड qx म्हणजेच q इन्सर्ट0x आहे दुसऱ्या शब्दात पुश x सुरुवातीला करा जर माझ्याकडे अशा फॉर्म मध्ये क्यू असेल जिथे v1 v2 इत्यादी काही व्हॅल्यू आहेत नंतर इन्सर्ट फंक्शन ही x व्हॅल्यू सुरुवातीला टाकेल आणि आपण आधी सांगितल्याप्रमाणे याचे कारण असे आहे की आपण हे नोटेशन वापरायचे ठरवले आहे आणि नंतर लिस्टमधील शेवटचा एलिमेंट काढण्यासाठी साठी आपण पॉप वापरू शकतो क्यू आणि स्टॅक हे दोघेही आपण बिल्ट इन लिस्ट वापरून सहज इम्प्लिमेंट करू शकतो तर क्यू चा विशेष वापर करणे म्हणजे सर्च स्पेस द्वारे पद्धतशीरपणे अन्वेषण करणे होय कल्पना करा की आपल्याकडे आयताकृती m x n ग्रीड आणि नाईट आहे नाईट हे चेस पीस sx sy या पोझिशन ला सुरू होत आहे या केस मध्ये नाईट लाल रंगाच्या चिन्हाने ने दर्शवले आहे तर हे आपले नाईट आहे आता हे नाईट मुव्ह होत आहे जर तुम्ही चेस्ट सोबत परिचित असाल ते दोन स्क्वेअर वर जाते आणि एक स्क्वेअर डाव्या बाजूला जाते अशाप्रकारे नाईट मुव्ह होते त्याचप्रमाणे हे नाईट मुव्ह आहे तर नाईट मुव्ह एका दिशेला दोन स्क्वेअर जाते नंतर अक्रॉस एकच स्क्वेअर जाते तेव्हा या अशा सर्व पोझिशन आहे जिथे मूळ पोझिशन पासून जाता येईल जिथे नाईट मुव्ह होत आहे आणि यापैकी हे आठ आहेत तेव्हा आपला प्रश्न असा आहे की आपल्याकडे हा लाल सुरुवातीचा स्क्वेअर आहे आणि आपल्याकडे हा हिरव्या डायमंड ने दर्शविलेला टारगेट स्क्वेअर आहे तेव्हा मी नाईट मुव्ह ची सिक्वेन्स वापरून या लाल स्क्वेअर पासून ग्रीन डायमंड पर्यंत हॉप करू शकतो का तर हे करण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे तिथे पोहोचेपर्यंत या स्क्वेअरची लिस्ट वाढवत राहणे तेव्हा पहिल्या पायरीला आपण सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या पोझिशन पासून एक मुव्ह वापरून पोहोचू शकणाऱ्या या 8 स्क्वेअर चे परीक्षण करूया आणि आपल्याला एकाच स्टेपमध्ये उपलब्ध असलेले हे स्क्वेअर आपण मार्क करून ठेवूया आता आपण यापैकी एक घेऊ शकतो उदाहरणार्थ सर्वात वरच्या डाव्या बाजूचा आणि तिथून आपण कुठे पोहोचू शकतो ते अन्वेषण करूया तेव्हा जर आपण या स्क्वेअरला सुरुवात केली आणि आता आपण याचे शेजारी पाहुयात तर याचे काही शेजारी हे ग्रीड च्या बाहेर जात आहे म्हणून आपण ते काढून टाकूया आपण फक्त जे शेजारी ग्रीड च्या आत आहेत तेच ठेवणार आहोत आणि त्यापैकी एक असे आहे जे आपल्याला पुन्हा त्याच जागेवर आणते जिथे आपण सुरुवात केली होती आता आपण उदाहरणार्थ म्हणून दुसरा स्क्वेअर घेऊया आपण इथे हा स्क्वेअर घेत आहोत आणि जर आपण अन्वेषण केले तर हे पुन्हा नवीन 8 शेजारी तयार करत आहे आणि त्यातील काही शेजारी या पिवळ्या शेजार्यांसोबत ओव्हरलॅप होत आहे मी हे पिवळे आणि हिरवे या जॉइंट शेडींग ने दर्शवत आहे आणि विशेषतः हे दोन्ही पण त्यांच्या सुरुवातीच्या पॉइंट पासून तिथे पोहोचत आहे अर्थात सुरुवातीचा पॉइंट या दोघांपासून तिथे पोहोचतो तो पॉइंट पिवळा आणि हिरवा या दोन्ही रंगानी रंगवला आहे तेव्हा या मार्किंग च्या प्रक्रियेमध्ये तुम्ही पाहू शकतात की काहीवेळा आपण स्क्वेअर दोनदा मार्क केले आहे आणि आपण हे योग्य केले आहे आणि कुठेही लूप मध्ये अडकलो नाही हे खात्री करण्याचा हा पद्धतशीर मार्ग आहे तेव्हा आपण खालील प्रमाणे करण्याचा प्रयत्न करत आहोत तर पहिल्या स्टेप मध्ये आपण सुरुवातीच्या पॉइंट sx sy पासून एकाच मुव्ह मध्ये पोहोचू शकणारे सर्व स्क्वेअर मार्क करण्याचा प्रयत्न करत आहोत नंतर आपण एकाच मुव्ह मध्ये x1 पासून पोहोचू शकणारे सर्व स्क्वेअर मार्क करण्याचा प्रयत्न करत आहोत याला x2 असे म्हणूया आणि नंतर एकाच मुव्ह मध्ये x2 पासून पोहोचू शकणारे सर्व स्क्वेअर अन्वेषण करूया याला x3 म्हणूया आणि अशा प्रकारे पुढे जाऊया आता इथे आपण एक समस्या पाहिली ती म्हणजे आपण एकाच मुव्ह मध्ये x1 पासून x2 पर्यंत पोहोचत आहोत नंतर x2 पासून पोहोचू शकणारे स्क्वेअर हे x1 मध्ये देखील समाविष्ट आहेत तेव्हा आपण आधीच हे मार्क केलेले स्क्वेअर अन्वेषण करत नाही याची कशी खात्री करू शकतो आणि सर्कल मध्ये असे गोल गोल फिरत रहातो आणि या प्रश्नासंदर्भात आपण कुठे थांबायचे ते आपल्याला कसे कळेल अर्थातच आपल्याला माहित आहे की आपण टारगेट स्क्वेअर शोधत आहोत जर आपण टारगेट स्क्वेअर मार्क केले तर आपण थांबू शकतो दुसऱ्या बाजूला असे पण होऊ शकते की टारगेट स्क्वेअर पर्यंत जाणे शक्य नाही या केस मध्ये आपण कुठलीही जाणीव न ठेवता निष्फळ पणे अन्वेषण करत पुढे जात राहतो आणि आपण कधीही टारगेट स्क्वेअर पर्यंत पोहोचत नाही तेव्हा आपल्याला कसे कळेल की आपण केव्हा थांबायचे म्हणून यासाठी क्यू फार उपयोगी आहे आपण काय करणार आहोत तर कोणत्याही पॉईंटवर आपण अन्वेषण न केलेल्या सेल ची क्यू करणार आहोत सुरुवातीला क्यू मध्ये फक्त सुरुवातीचा नोड sx sy start node sx sy असणार आहे प्रत्येक पॉईंट वर आपण क्यू हेड काढून टाकणार आहोत आणि आपण याचे शेजारी अन्वेषण करणार आहोत परंतु जेव्हा आपण याचे शेजारी अन्वेषण करू तेव्हा आपण हे शेजारी मार्क करू त्यातील काही कदाचित आधीच मार्क केलेले असतील म्हणून इथे ax ay पहा आपण क्यू हेड कडून एलिमेंट काढून टाकले आहे आणि आपण एकाच पायरी मध्ये पोहोचू शकणारे हे सर्व स्क्वेअर पाहू शकतो तेव्हा रिचेबल म्हणजेच मी एक नाईट मुव्ह घेऊ शकतो आणि तिथे जातो आणि या नाईट मुव्ह चा परिणाम मला बोर्डा बाहेर नेत नाही म्हणून मी या ax ay पासून रिचेबल असणारे सर्व स्क्वेअर मार्क करतो ज्यापैकी काही आधीच मार्क झालेले आहेत आणि काही आता मार्क करत आहे तर मी काय करत आहे मी नव्याने मार्क केलेला एकच स्क्वेअर घेत आहे आणि तो या क्यू मध्ये नवीन मार्क केलेला आहे असे म्हणून भर घालत आहे आता तिथून मी कुठे पोहोचू शकेल असे स्क्वेअर अन्वेषण करणे मला गरजेचे आहे तेव्हा इथे खात्री असते की ज्या स्क्वेअरला एकदा पोहोचलो आहे तो क्यू मध्ये पुन्हा येणार नाही शेवटी जोपर्यंत क्यू पूर्ण रिकामी होत नाही तोपर्यंत आपण जाणार आहोत जेव्हा क्यू रिकामी होईल तेव्हा तिथे कोणताही नवीन आधी मार्क न केलेला स्क्वेअर अधिकचा होणार नाही म्हणून तिथे अजून काही अन्वेषण करण्यासारखे उरणार नाही आणि आपण शक्य असलेल्या सर्व स्क्वेअरला गेलो आहोत इथे यासाठी काही पायथन सुडो कोड आहेत आपण sx sy पासून ते tx ty पर्यंत अन्वेषण करत जाणार आहोत आपण गृहीत धरले आहे की आपल्याला या ग्रीड मधील रो आणि कॉलम ची संख्या m आणि n दिलेली आहे तेव्हा सुरुवातीला आपण हा मार्क केलेला एरे 0 ला सेट करणार आहोत हे लिस्ट कम्प्रेहेन्शन नोटेशन लक्षात ठेवा हे n रेंज मध्ये i साठी 0 असते हे आपल्याला n झीरोची लिस्ट देते आणि आपण ती m रेंज मध्ये j साठी m टाइम्स करू शकतो तर आपल्याला इथे m ब्लॉक असलेली लिस्ट मिळत आहे आणि प्रत्येक ब्लॉक मध्ये n झिरो आहेत हे असे सांगते की सुरुवातीला काहीही मार्क केलेले नाही

आता आपण सुरुवातीचा नोड मार्क केला आहे असे म्हणून सेट अप करत आहोत आणि आपण क्यू मधून सुरुवातीचा नोड आत टाकत आहोत आता क्यू बराच काळ रिकामी नाही तेव्हा आपण क्यू मधून एक एलिमेंट पॉप करू या केस मध्ये sx sy बाहेर येईल आता तिथे एक फंक्शन आहे जे आपण लिहिलेले नाही परंतु ते या ax ay पासून पोहोचू शकणाऱ्या सर्व शेजाऱ्यांचे परीक्षण करेल आणि मला पोहोचणे शक्य असलेल्या सर्व नोड्स च्या जोड्यांची लिस्ट देईल प्रत्येक शेजारी nx ny जर मार्क केलेला नसेल तर मी तो मार्क करेल आणि तो मी क्यू मध्ये टाकेल म्हणजेच मी क्यू मधून एलिमेंट बाहेर घेऊन अन्वेषण करेल त्याचे मार्क न केलेले सर्व शेजारी पाहिल ते मार्क करेल आणि ते पुन्हा क्यू मध्ये इन्सर्ट करेल आणि शेवटी या केस मध्ये मी हे देखील तपासणार नाही की मी मध्येच tx किंवा ty मार्क केले आहे मला माहित आहे की जर माझ्याकडे काही पॉईंट वर मर्यादित स्क्वेअर चा सेट आहे तेव्हा ही प्रक्रिया बंद होईल शेवटी मला पुन्हा टारगेट नोड tx ty target node t x t y ला मार्क केलेली व्हॅल्यू मिळेल तेव्हा जर मी पोहोचलो असेल तर मला 1 असे मिळेल जे खरे आहे आणि जर मी पोहोचलो नसेल तर हे मला 0 देईल जे चुकीचे आहे हे कसे काम करते त्यासाठी आपण हे उदाहरण पाहूया तेव्हा इथे आपल्याकडे ही 3 x 3 ची ग्रीड आहे लक्षात ठेवा इथे आपल्या नेमींग कन्व्हेन्शन नुसार सेल 1 0 1 2 आणि 0 1 2 अशा आहेत आपल्याला वरच्या स्वेअर पासून सुरुवात करायची आहे हा आपले सोर्स आहे आणि इथे सेंट्रल ला आपले टारगेट आहे तेव्हा आपण हे सगळे मार्क केलेले पुसून टाकुयात आणि आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी सेटअप करूया तर सुरुवातीला क्यू मध्ये आपल्याला सोर्स नोड हवा आहे आणि आपण ग्रीडमध्ये सोर्स नोड मार्क करत आहे हे मार्किंग लाल रंगाने दर्शवले आहे तर अशाप्रकारे आपण सुरुवात केली आहे तेव्हा आपली पहिली पायरी म्हणजे हे क्यू मधून काढून टाकने आणि त्याचे शेजारी अन्वेषण करणे आता याचे शेजारी 2 0 आणि 2 असे आहेत म्हणजेच यापुढे आपण हे ब्रॅकेट काढून टाकणार आहोत कारण हे बरेच त्रासदायक आहेत तर अशाप्रकारे तुम्ही हे वाढवा तेव्हा माझ्या क्यू मध्ये 20 आणि 22 आहेत ही माझी अन्वेषण करायच्या पॉईंटची क्यु आहे प्रत्येक पायरीला मी क्यू मधील पहिला एलिमेंट बाहेर काढणार आणि त्याचे शेजारी अन्वेषण करणार जेव्हा मी 20 चे शेजारी अन्वेषण करेल तेव्हा मला असे दिसेल की यापैकी एक म्हणजेच मी जिथे सुरुवात केली होती तेच आहे मी फक्त मार्क न केलेले शेजारी पाहणार आहे तेव्हा मार्क न केलेले शेजारी 12 आहे मी ते क्यू च्या शेवटी टाकणार आहे आता पुढे जाऊन मी क्यु मधील पुढचा एलिमेंट 22 घेणार आहे आणि त्याचे शेजारी पाहणार आहे तेव्हा हे 22 पुन्हा त्याच्या मूळ गोष्टीकडे परत जात आहे आणि याला देखील इथे 10 हा नवीन शेजारी आहे तेव्हा असेच पुढे जात मी हा 12 बाहेर घेईल आणि नंतर त्याचे शेजारी पाहणार आहे तर याचा एक शेजारी 20 आहे परंतु यातील एक 00 आहे तेव्हा मला इथे 00 हा एक नवीन शेजारी मिळत आहे आणि नंतर मी क्यू मधून 10 घेऊन पुढे सतत करणार आहे तर 10 हा आहे तेव्हा याला अन्वेषण न केलेला नवीन शेजारी आहे तेव्हा आता माझ्या क्यू मध्ये 00 आणि नंतर 02 आहे नंतर जेव्हा मी 00 अन्वेषण करेल तेव्हा मला तळाला 21 हा शेजारी मिळतो आता जेव्हा मी हा 02 बाहेर काढेल तेव्हा याचे हे दोन्ही शेजारी अन्वेषण केलेले आहेत म्हणून मी काहीही एड करणार नाही मी 21 सोबत कंटिन्यू करेल पुन्हा मला याचे दोन्ही शेजारी अन्वेषण झालेले दिसत आहेत आणि म्हणून मी काहीही करणार नाही आता या पॉईंटवर माझी क्यू रिकामी झाली आहे आणि क्यू रिकामी झाल्यामुळे मी इथे थांबेल आणि मला इंटरेस्ट असलेला 11 हा स्क्वेअर मार्क झालेला नाही असे दिसत आहे म्हणून या केसमध्ये सोर्स नोड पासून टारगेट रिचेबल नाही खरेतर हे ब्रेडथ फर्स्ट सर्च चे उदाहरण आहे हे तुम्ही ग्राफ मध्ये मध्ये शिकणार आहात परंतु फक्त सर्च स्पेस द्वारे अन्वेषण करताना पद्धतशीरपणे ट्रॅक ठेवण्याचा क्यू हा एक उत्तम मार्ग आहे हे स्पष्ट करण्यासाठी आहे डेटा स्ट्रक्चर चा सारांश म्हणजेच हे माहिती ऑर्गनाइज करण्याचा एक मार्ग आहे ज्यामुळे एका विशिष्ट संदर्भात प्रोसेसिंग प्रभावीपणे करण्यास मान्यता देते म्हणून आपण पाहिले की पायथन मध्ये सेट च्या लिस्ट चे बिल्ट इन इम्पलेमेंटेशन आहे तसेच आपण हे देखिल पाहिले की आपण सिक्वेन्सएस घेऊ शकतो आणि ते दोन स्ट्रक्चर वे ने वापरू शकतो तेव्हा स्टॅक हे लास्ट इन फर्स्ट आउट लिस्ट आहे आपण हे रीकर्सिव कम्प्युटेशन चा ट्रॅक ठेवण्यासाठी वापरू शकतो क्यू हे फर्स्ट इन फर्स्ट आऊट लिस्ट आहे जे ब्रेडथ फर्स्ट एक्स्प्लोरेशन साठी उपयोगी आहे